आपल्या मागील सत्रांमध्ये आपण चर्चा केली होती आर्थिक विधानांबद्दल त्यानंतर आपण काही संकल्पनांविषयी बोललो होतो जसे की कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि एवोल्युशन ऑफ अकाउंटिंग आज आपण जरा मागे जाणार आहोत अकाउंटिंगच्या पहिल्या पायरी पर्यंत तुम्हाला आठवत असेल की अकाउंटिंगच्या तीन पायऱ्या आहेत एक आहे व्यवहारांच्या नोंदी मग सारांश आणि तिसरी आहे आर्थिक विधान तयार करणे साधारणपणे विद्यार्थ्यांना पहिले व्यवहारांच्या नोंदी शिकवल्या जातात आणि त्यानंतर आर्थिक विधान आपण ह्याच्या उलट मार्गाने जात आहोत अंतिम परिणाम स्वरूप काय आहे ते आपण प्रथम समजून घेतले जसे की ताळेबंद नफा तोटा विधान आणि कॅश फ्लो आणि मग आता आपण जाणून घेणार आहोत त्यातील नोंदींचा भाग क्रम बदलण्याचे मुख्य कारण हे आहे की हा अभ्यासक्रम नॉन अकाउंटिंग विद्यार्थ्यांसाठी आहे जसे इंजीनियरिंग किंवा मॅनेजमेंट चे विद्यार्थी ज्यांना नोंदी ठेवण्या मध्ये रुची कमी असते आणि त्यांचे स्वारस्य वित्त विधानांना समजून घेण्यात आणि त्यांचे विश्लेषण करण्यात जास्त असतो तर आपण ताळेबंद नफा तोटा विधान आणि कॅश फ्लो समजून घेण्याचा प्रयत्न केला आता आपण मूलभूत किंवा मुख्य व्यवहारांत विषयी चर्चा करू ज्या व्यवहारांच्या आधारे तुम्हाला सारांश मिळतो आणि त्यावरून मग तुम्ही ताळेबंद आणि नफा तोटा विधान बनवू शकता लोकप्रिय पद्धतीने यांना जर्नल एंट्री किंवा लेजर एंट्री असे म्हणतात आपण याच्या फार जास्त तपशीलवार माहितीत जाणार नाही मी फक्त एक आढावा घेणार आहे की जर्नल म्हणजे काय लेजर म्हणजे काय इत्यादी आणि ह्या सादरीकरणाच्या पुढील भागात आपण बघू की मूलभूत नफा तोटा आणि ताळेबंद कसे तयार केले जाते अशा तऱ्हेने त्याच्या पुढील सत्रात कॉर्पोरेट नफा तोटा आणि ताळेबंद कसे तयार केले जाते या विषयावर आपण बोलू शकू पण सुरुवात करू आर्थिक व्यवहारांच्या नोंदींपासून आपण चर्चा करणार आहोत जर्नल लेजर आणि सहाय्यक खाते पुस्तकाबद्दल हे प्रमुख खाती पुस्तके आहेत पण हे अंतिम खाते नाहीत परंतु इथून नोंदी सुरू होतात पहिले आहे जर्नल याला मूळ नोंदीचे पुस्तक असेही म्हणतात कारण सर्व व्यवहारांची पहिली नोंद जर्नल मध्ये होत असते आणि त्याचे परिणाम काय आहेत याची निश्चिती सुद्धा जर्नल मधूनच होत असते व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याच्या क्रियेला बरेच वेळा 'जर्नलयझिंग ऑफ एंट्री' असेही म्हणतात व्यवहारांच्या नोंदी साधारणपणे कालक्रमानुसार केल्या जातात हे फार महत्त्वाचे आहे पूर्वीच्या काळात खऱ्या वह्या असायच्या आणि त्यात हाताने लिहून जर्नल एंट्री केल्या जायच्या आता मात्र बहुतेक सर्व अकाउंटिंग संगणकाच्या सहाय्याने केले जाते तर संगणकाच्या प्रणाली मध्येच जर्नल एंट्री केल्या जातात लेजर केल्या जातात आणि याच प्रणालीच्या सहाय्याने अंतिम वही खात्यांना स्वरूप दिल्या जाते पण एक लक्षात असू द्या की जर्नल एंट्रीसचा अचूकपणा कमी झाला नसून वास्तवात वाढलाच आहे जर्नल एंट्री करते वेळी जर काही चूक झाली तर ती पुढे लेजर मध्ये नेली जाते आणि नंतर तीच चूक अंतिम अकाऊंट पर्यंत पोहोचते म्हणून नोंद करते वेळी आकड्यांमध्ये काही चूक झाल्यास किंवा संकल्पना समजण्या मध्ये काही चूक असल्यास अशा नोंदी मुळे अंतिम अकाउंट्सचे आकडे चुकीचे होऊ शकतील म्हणून लक्षात असू द्या की जर्नल एंट्रीजची प्रासंगिकता हरवली नाहीये फक्त एवढे झाले आहे की खऱ्या पुस्तका ऐवजी ह्या संगणकाच्या सॉफ्टवेअर मध्ये केल्या जातात पण ह्या नोंदींची समज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे पारंपारिक जर्नलचा हा एक नमुना आहे जेथे तुम्ही तारीख विवरण लेजर फोलिओ खर्चाची रक्कम आणि जमा रक्कम लिहिता संगणकी कृत प्रणाली मध्ये सुद्धा अशाच तर्हेच्या नोंदी कराव्या लागतात आता इथे आपण साध्या सोप्या व्यवहारांची यादी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या विशिष्ट व्यवहारासाठी त्याची नोंद कशी केली आहे तर रोकड साठी विकलेला माल रुपये 5000 बँकेत जमा केलेली रोकड रुपये 3000 आता तुम्ही जर ह्या दोन सोप्या नोंदी बघितल्या तर यांच्या जर्नल एंट्री अशा आहेत मालाची विक्री रोकड तत्त्वावर झाली आहे तर रोकड आली आपल्याला अधिक रोकड मिळाली म्हणून रोकड खात्यात खर्चाच्या बाजूवर नोंद झाली म्हणजे डेबिट झाले आपले विक्री वाढते आहे त्यामुळे विक्री खात्यात जमेच्या बाजूवर नोंद झाली हे लक्षात असू द्यावे की रोकड ही एक एसेट आहे म्हणून खर्चाच्या बाजूवर त्याची नोंद झाल्यावर रोकड वाढते विक्री हे एक मिळकत आहे म्हणून जमेच्या बाजूवर त्याची नोंद झाल्यावर विक्री वाढते तर रोकड खात्यापासून तर विक्री खात्यापर्यंत नोंदी केल्या जातात रोकड साठी डेबिट रक्कम रुपये 5000 आहे विक्री साठी क्रेडिट रक्कम रुपये 5000 आहे हे आवश्यक आहे की प्रत्येक नोंदीसाठी डेबिट आणि क्रेडिट ची बेरीज जुळली पाहिजे असे झाले तरच अंतिम ताळेबंद जुळून येईल तुम्हाला लक्षात येताय ना तुमच्यापैकी ज्यांना वाणिज्य किंवा अकाउंटिंगची पार्श्वभूमी नाही त्यांना हे नाविन्यपूर्ण वाटू शकेल पण हा एक मूलभूत पाया आहे निरनिराळ्या नोंदी करण्यासाठी आणि भविष्यात अकाउंटिंग करण्यासाठी पुढची नोंद होती बँकेत रोकड जमा केल्याची इथे काय होत आहे हे लक्षात घ्या बँकेतील शिल्लक रक्कम वाढते आहे आणि रोकड शिल्लक रक्कम कमी होत आहे तर आपण म्हणतो की बँक खात्यातून रुपये 3000 डेबिट झाले कॅश खात्याला रुपये 3000 याचा अर्थ असा होतो की रोकड खात्याला रुपये 3000 क्रेडिट झाले आणि इथे तारीख सुद्धा लिहिली असते मी काय बोलतो हे तुमच्या लक्षात येताय ना आपण असे शेकडो व्यवहार घेऊन त्यांच्या नोंदी करू शकतो मी आधी बोललो होतो की आपण याच्या फार जास्त तपशीलात जाणार नाही आहोत जर्नल काय असतं हे तुमच्या लक्षात येण्या पुरतीच ही चर्चा होती आणि मी आशा करतो की हे तुम्हाला समजले असेल पुढे आता लेजर बद्दल जर्नल मधून आलेल्या नोंदींचे वर्गीकरण एखाद्या विशिष्ट खात्यासाठी केल्या जाते आणि त्यांना त्या विशिष्ट खात्यात लिहिले जाते ज्याला लेजर असे म्हणतात जुन्या काळात लेजरच्या नोंदी हातानी लिहिल्या जायच्या आणि त्यांना 'नोंदीची प्रमुख वही' असेही म्हटल्या जायचे जर्नलही नोंदीची प्रमुख वही असते जिथून केलेल्या नोंदींना लेजर मध्ये लिहिल्या जाते नोंदी करण्यासाठी लेजर ही प्रमुख वही आहे आणि म्हणून त्याला तसे म्हटलेही जाते हा लेजर चा एक नमुना आहे तुम्ही बघू शकता की ही बाजू डेबिट साठी ही बाजू क्रेडिट साठी तारीख विवरण जे एफ आणि रक्कम आपण इथे डेबिट साठी डी आर लिहू आणि क्रेडिट साठी सी आर आणि एबीसी अकाउंट हे खात्याचे शीर्षक आहे प्रत्येक खात्याला दोन बाजू असतात आणि प्रत्येक खात्यासाठी लेजर बुक मध्ये एक निराळा लेजर अकाऊंट उघडावा लागतो साधारणपणे ' कोणाला' आणि ' कोणाकडून' हे डेबिट आणि क्रेडिट बाजूंना अनुक्रमे लिहिले जाते आता सरावासाठी एक छोटे उदाहरण घेतले आहे जेणेकरून आपण दिलेल्या व्यवहारांकरिता लेजर अकाऊंट तयार करू शकू राम आणि कंपनी करिता लेजर अकाऊंट तयार करा प्रारंभिक शिल्लक रक्कम रोकड कर्ज दार लेन दार भांडवल इत्यादी दिलेले आहे आणि काही साध्या व्यवहाराबद्दल माहिती दिली आहे क्रेडीटवर दिलेला माल रोख विक्री क्रेडिट वर केलेली विक्री आणि खर्चासाठी दिलेली रोख रक्कम पुढे कर्जदारांकडून मिळालेली रोख रक्कम लेनदारांना दिलेली रोख रक्कम मी तुम्हाला आता विनंती करीन की तुम्ही ह्या उदाहरणाचे एक प्रिंट घ्या हे उदाहरण तुमच्याबरोबर सामायिक केले आहे त्याकडे बघा त्याचे उत्तर शोधा आणि मग त्याच्या खऱ्या उत्तरा बरोबर तपासा राम आणि कंपनीच्या खात्यामध्ये लेजर अशाप्रकारे दिसेल पहिला तयार केलेला अकाउंट हा कॅश अकाउंट आहे पुढे त्यात शिल्लक रक्कम आणलेली रुपये 1500 आहे तुम्ही बघू शकता कि इथे प्रारंभिक शिल्लक रक्कम दिलेली आहे त्यात हे सांगितलं नाही की ही रक्कम क्रेडिट आहे की डेबिट आहे पण तुम्हाला माहीतच आहे की रोख रक्कम ही एक ऍसेट आहे आणि म्हणून तिचा डेबिट शिल्लक 1500 असणार त्यानंतर चार एप्रिल रोजी एक रोख व्यवहार झाला रुपये 2400 च्या रोख विक्रीचा तर आपण माल विकला आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला रोख मिळाली म्हणून ही नोंद लेजर मध्ये डेबिट बाजूला जाईल 15 एप्रिल रोजी अजून एक रोख व्यवहार आहे तो म्हणजे रुपये 250 रोख रक्कम खर्चासाठी दिल्याचा तर तुम्ही रोख रक्कम दिली रोख रक्कम जाईल क्रेडिट व्यवहार म्हणून हा व्यवहार तुम्ही इथे बघू शकता तुमच्या लक्षात येतं ना तर रुपये 1500 प्रारंभिक रक्कम ह्या डेबिट बाजूला 4 एप्रिलला 2400 विक्रीला 15 एप्रिलला खर्चाला 250 आपण पुन्हा थोडं मागे जाऊ पुढे रोख व्यवहार 18 एप्रिलला कर्जदारांकडून रोख रक्कम मिळाली रुपये 1 हजार 200 आणि 22 एप्रिलला लेनदारांना रोख रक्कम दिली रुपये 800 तुम्ही इथे बघू शकता की कर्जदारांकडून मिळालेली रोख रक्कम डेबिट बाजूला दिसेल कारण पैसे कंपनी कडे आले तर कर्जदारांकडून मिळाले रुपये 1200 आणि लेनदारांना दिली रक्कम 800 22 एप्रिल रोजी तर आपण या संपूर्ण कालावधी तील सर्व व्यवहारांच्या नोंदी केल्या आहेत ज्या रोख रक्कम अशी संबंधित आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल ला आपण शिल्लक रक्कमेचा हिशोब करू लक्षात येत आहे ना आपण इथे एकूण रक्कम घेऊ जी 5100 एवढी आहे आणि त्यातून या दोन रकमा वजा करू शिल्लक रक्कम येते रुपये 4050 याचा अर्थ असा आहे की महिन्या अखेरस म्हणजे 30 एप्रिल रोजी हातातील शिल्लक रक्कम 4050 एवढी आहे तुमच्या हे लक्षात आले असेल कि आपण सारांश मांडला आपण वर्गीकरण केले आपल्याला कच्च्या नोंदी दिल्या होत्या कारण आपल्याला कॅश अकाऊंट तयार करायचा होता आपण फक्त त्याच व्यवहारांचे वर्गीकरण केले जे रोख रकमेशी संबंधित होते तर पहिले होती प्रारंभिक शिल्लक रोख रक्कम मग रोख विक्री मग रोख खर्च कर्जदारांकडून मिळालेली रोख रक्कम आणि लेनदारांना दीलेली रोख फक्त रोख रकमेशी संबंधित नोंदीच लेजर खात्यात येतील हे सामान्य व्यवहार ज्ञान आहे पण मी याचा पुनरूच्चार करतो आहे कारण काही लोक हे पहिल्यांदाच करत असतील लक्षात येताय ना अशा परीने एक निराळे लेजर खाते तयार केले जाते प्रत्येक सेट किंवा लायबिलिटी किंवा उत्पन्न किंवा खर्च यासाठी आणि त्या खात्याशी संबंधित असलेल्या व्यवहारांची नोंद ह्या लेजर मध्ये केली जाते तर हा कॅश अकाऊंट आहे ज्याची शिल्लक रक्कम पुढे नेली जाते म्हणून पुढच्या महिन्यात म्हणजेच 1 मे या तारखेला 'टु बॅलन्स ब्रोट डाऊन' अशी नोंद असेल ह्या नोंदी च्या खाली आपण मे महिन्याचे खाते तयार करू शकतो तुम्ही बघू शकता की लेखा कालावधी च्या संकल्पने नुसार अकाऊंट्स प्रत्येक महिन्याच्या अखेरीस बंद केल्या जातात अशा तऱ्हेने एप्रिल महिन्याच्या शेवटी असलेली शिल्लक रक्कम ही पुढील महिन्याची प्रारंभिक शिल्लक रक्कम होते अशाच पद्धतीने आपण खरेदी खाते सुद्धा तयार केले आहे ह्या खात्यात लेनदारांना दिलेल्या रुपये 3000 ही एकच नोंद होती आणि हीच रक्कम पुढील महिन्याकरता नेलेली शिल्लक रक्कम होईल विक्री करिता विक्री च्या नोंदी क्रेडिट बाजूला आहेत विक्री दोन प्रकारची आहे एक रोख विक्री आणि दुसरी उधारीवर म्हणजे क्रेडिट विक्री ही पूर्ण महिन्याची विक्री आहे जी रुपये 3650 एवढी येते तुम्हाला लक्षात येतंय ना आता आहेत डेटर्स कर्जदार या ग्राहकांच्या शिल्लक रकमा किंवा प्राप्य आहेत ह्यात एकच विक्रीचा व्यवहार आहे जो 7 एप्रिल रोजी रुपये 1250 साठी केला होता यातील 1200 रुपये रोख मिळाले आणि 1250 ही शिल्लक रक्कम आहे तुम्ही जर लक्षपुर्वक बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जी प्रारंभिक शिल्लक रक्कम रुपये 1200 आहे ती 18 एप्रिल रोजी मिळाली आणि नवीन विक्री केल्याची 1250 ची रक्कम 1 मे पर्यंत मिळालेली नाही कदाचित क्रेडिट चा कालावधी एक महिना असावा तर मागील महिन्यातील शिल्लक रक्कम ह्या महिन्यात मिळाली आणि ह्या महिन्यातील जी शिल्लक रक्कम घेणे आहे ती पुढच्या महिन्यात गेली लेनदार एकच खरेदी क्रेडिट वर होती ती म्हणजे 2 एप्रिल रोजी रुपये 3000 ची ही रक्कम अजूनही थकबाकी आहे प्रारंभिक शिल्लक रकमेचे रुपये 800 22 एप्रिल रोजी दिले तर असे आहेत ही दोन खाते प्राप्य आणि देय ही एक अत्यंत छोटी कंपनी आहे त्यामुळे तिचे व्यवहार ही कमी आहेत पण यातून तुम्हाला कल्पना येते की एखादं विशिष्ट खातं कसं तयार करायचं मोठ्या कंपनी साठी सुद्धा एक्सपेंस अकाऊंट खर्चाची फक्त एकच नोंद आहे ती म्हणजे 250 रुपयाच्या रोख खर्चाची आता 250 ही खर्चाची शिल्लक रक्कम आहे कॅपिटल अकाऊंट साधारणपणे भांडवल दर महिन्यात बदलत नाही म्हणून रुपये 1900 ची प्रारंभिक शिल्लक रक्कम हीच पुढे अंतिम शिल्लक रक्कम झाली अजून एक विषय आहे सबसिडायरी बुक्स चा आत्ताच आपण बघितले की जर्नल मध्ये नोंदी केल्या जातात मग लेजर खाते तयार केले जाते पण होतं असं की बहुतांश उद्योगधंद्यांमध्ये एकसारख्या प्रकारच्या नोंदी मोठ्या प्रमाणात येत असतात उदाहरणार्थ खरेदी विक्री आणि रोख प्रत्येक व्यवहाराच्या वेळी जर्नल मध्ये नोंद करण्यात काही अर्थ नाही त्याऐवजी आपण एक नोंदणी पुस्तक तयार करू आणि सर्व खरेदी व्यवहार एका नोंदणी पुस्तकात नोंदवू सर्व विक्री व्यवहार दुसऱ्या नोंदणी पुस्तकात आणि सर्व रोख व्यवहार एका विशिष्ट पुस्तकात नोंदवू ज्याला कॅश बुक म्हणू जिथे रोख पाल केवळ रोख व्यवहारच नोंदवेल अशाप्रकारे सबसिडायरी बुक्स मध्ये एक सारख्या प्रकारच्या व्यवहारांसाठी एक जर्नल ऐवजी निरनिराळे नोंदणी पुस्तक तयार केली जातात ज्यांना 'सबसीडायरी बुक्स' म्हटले जाते मूळ नोंदी यामध्ये केल्या जातात जिथून व्यवहारांच्या नोंदी मग लेजर मध्ये लिहिल्या जातात लक्षात येताय ना जुन्या काळात खाते चालू ठेवण्याची प्रक्रिया सोपी होती सर्वकाही वह्यांमध्ये भौतिक रित्या लिहिणे आवश्यक होतं म्हणून निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या खाते वह्यां बनवल्या जायच्या जसे की विक्री भंडारा मध्ये विक्री खाते पुस्तक रोखपालाच्या हाती कॅश बुक इत्यादी असायचे आज हे सर्व काही संगणकी कृत पद्धतीने होते परंतु संगणक प्रणाली मध्ये सुद्धा सबसिडायरी बुक्स ठेवली जातात पुणे काही विशिष्ट प्रकारचे व्यवहार करण्याचे अधिकार काही विशिष्ट लोकां कडेच असतील काही ठराविक सबसिडायरी बुक्स पुढील प्रमाणे आहेत रोख व्यवहारांसाठी कॅश बुक खरेदीसाठी परचेस बुक उधार विक्री साठी सेल्स बुक परचेस रिटर्न बुक सेल्स रिटर्न बुक मग शपथपत्राच्या व्यवहार नोंदी साठी बिल रिसीवेबल बुक बिल पेयेबल बुक इत्यादी आणि एक यथायोग्य जर्नल आता बरेचसे एक सारखे व्यवहार विक्री खरेदी कॅश बुक मध्ये जातील परंतु असे व्यवहार जे कुठल्याही सबसिडायरी बुक्स मध्ये नोंदविले जाणार नाही जर्नल मध्ये नोंदविले जातील जर झालेल्या चुकांची दुरुस्ती असेल तर त्यांच्या नोंदी जर्नल मध्ये केल्या जातील तर ही होती काही महत्त्वाच्या अकाउंटिंग बुक्स बद्दलची संक्षिप्त माहिती जसे की जर्नल लेजर आणि सबसिडायरी बुक्स अगोदर सांगितल्या प्रमाणे आपण जास्त तपशीलवार माहितीत जाणार नाही आहोत पण तुमच्यापैकी ज्यांना या विषयां मध्ये अधिक स्वारस्य असेल ते कुठल्या चांगल्या अकाउंटिंग च्या पुस्तका द्वारे अधिक माहिती घेऊ शकतात आता आपण ही चर्चा पुढे नेऊ या आणि एक सोपे उदाहरण घेऊन ट्रायल बॅलन्स वरून प्रॉफिट अँड लॉस आणि ताळेबंद तयार करू सर्वप्रथम आपण चर्चा करू रोख आणि व्यापाराविषयीच्या प्रणाली बद्दल 'एकृअल' च्या संकल्पने बद्दल आपण अगोदर बोललो होतोच अकाउंटिंग च्या रोख प्रणाली मध्ये होतं असं की फक्त तेच व्यवहार नोंदवले जातात ज्यांचा संबंध रोख रकमेची असतो समजा तुम्ही एक छोटेखानी दुकानदार आहेत तर जेव्हा केव्हा विक्री होईल तिची नोंद रोख विक्रीच्या नावाने होईल आणि जर काही खरेदी केली असेल तर तिची नोंद रोख खरेदीच्या नावाने होईल जर विक्री उधारीवर झाली असेल तर ती एका वेगळ्या पुस्तकात नोंदविली जाईल परंतु विक्रीची निवड तेव्हाच केली जाईल जेव्हा त्याची रोख रक्कम मिळाली असेल यालाच अकाउंटिंग ची रोख प्रणाली म्हणतात पूर्वी सरकारी प्रणाली बहुत करून रोख रकमेच्या आधारावर चालायची एक उदाहरण घेऊया समजा डिसेंबर महिन्याचा पगार 5 जानेवारी रोजी दिल्या गेला तर रोख प्रणाली मध्ये याची नोंद जानेवारी महिन्यात घेतली जाईल कारण पैसे जानेवारी महिन्यात दिल्या गेले जरी हा खर्च डिसेंबर महिन्याचा असला तरी याची नोंद डिसेंबर महिन्यात होणार नाही ही आहे रोख प्रणाली सामान्य रोख प्रणाली मध्ये पुष्कळ पोकळ्या असतात ही व्यवस्था पूर्णपणे अचूक असू शकत नाही म्हणून आपल्याला एका व्यापाराविषयी प्रणालीची गरज आहे तेथे सर्व नोंदी केल्या जातील मग अमुक एका व्यवहाराची रोख रक्कम मिळाली असो किंवा नसो पुढे मग एखादा व्यवहार बाकी असेल तर त्याची नोंद करणे आवश्यक आहे आणि त्याचे पेमेंट आल्यानंतर मग त्या रकमेची नोंद होईल एखादा व्यवहार तेव्हा झाल्याचे समजतात जेव्हा एखादा विशिष्ट करार केल्या जातो आणि दोन्ही बाजूची समजूत एखाद्या विक्री किंवा खरेदी किंवा एखादा खर्च करण्याबाबत होते याची नोंद करावी लागते आणि ह्याला एकृअल पद्धत म्हणतात म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितले की अकाउंटिंग च्या अनेक संकल्पना पैकी तुम्ही या एकृअल च्या संकल्पने विषयी वाचले ही एकृअल ची संकल्पना वापरून जी लेखा प्रणाली अमलात आणली जाते तिला मर्कंटाईल सिस्टम किंवा व्यापारा विषयीची प्रणाली असे म्हटल्या जाते रोखीचा पाया असलेल्या लेखा व्यवस्थे मध्ये बऱ्याच पोकळ्या असतात म्हणूनच पुष्कळशा व्यावसायिकांनी आपल्या या लेखा पद्धतींना मर्कंटाईल सिस्टीम मध्ये परिवर्तित केले फारच लहान व्यावसायिक जर सोडले तर इतरत्र ही रोख प्रणाली आता वापरात नाहीये लक्षात येताय ना आता आपण एक छोटी केस बघू ज्यातून तुम्ही हे समजू शकाल की छोटा प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि ताळेबंद कसे तयार करायचे हे कुठल्या विशिष्ट कंपनी बद्दल नसल्यामुळे याचे कुठलाही विशिष्ट स्वरूप नाहीये आणि हे फक्त समजण्या पुरती आहे की ट्रायल बॅलन्स पासून प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि ताळेबंद कसे तयार करायचे सर्वप्रथम आपण हे बघू की ट्रायल बॅलन्स पासून आपल्याला काय समजतं सर्व शिल्लक रक्कम एका यादीत नोंदविल्या जातात आणि यालाच ट्रायल बॅलन्स असे म्हणतात ट्रायल बॅलन्सचे बरेच फायदे आहेत कारण तुम्हाला सर्व खात्यांची एक यादी मिळते आणि काही चुका झाल्या असतील तर त्या शोधण्यासाठी सुद्धा ट्रायल बॅलन्स ची मदत होते जर लेजर मध्ये चुका असतील तर ट्रायल बॅलन्स जुळुन येणार नाही ट्रायल बॅलन्स मधील डेबिट ची एकूण रक्कम क्रेडिट च्या एकूण रकमेबरोबर जुळली पाहिजे ह्यावरून आपण असे समजतो की बहुतांश गोष्टी नोंदी बरोबर आहेत पण ही अचूक पद्धत नाही आणि काही चुका तिथे अजूनही असू शकतील पण चुका शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर याची मदत होते इथे एक छोटा ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिला आहे जो तुम्ही बघू शकता हा ट्रायल बॅलन्स घेऊन तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट profit loss account आणि ताळेबंद तयार करायचे आहे तर सर्वप्रथम यातील सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचा प्रत्येक नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट profit loss account किंवा ताळेबंदची आहे याची खात्री करून चिन्हांकित करा आणि मग त्या नोंदीला प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट profit loss account किंवा ताळेबंद विधानांमध्ये घेऊन चला आशा आहे की तुम्ही प्रिंट घेतल असेल समजा नसेल घेतल तर तुम्ही हा व्हिडीओ इथे थांबून प्रिंट घेऊन मग पुढे जाऊ शकता आता आपण त्यांच्यापैकी काहींनी वर चर्चा करू हिले आहे रोख रोख कशा प्रकारचं तत्त्व आहे ते एक अँसेट आहे म्हणून रोख अँसेट मध्ये गेली पाहिजे व्यापारातील कर्ज दार सुद्धा अँसेट असल्यामुळे ताळेबंद मध्ये जाईल भाडे हा एक खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये जाईल वेतन सुभा खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये जाईल या गोष्टींकडे कृपया लक्ष द्या व्यापारातील लेन दार ही एक लायबिलिटी असल्यामुळे ताळेबंद मध्ये जाईल विम्याचा खर्च प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये जाईल अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्स मधील प्रत्येक नोंदी कडे लक्ष द्या मला वाटतं हे सोपं आहे ओपनिंग स्टॉक खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस profit loss कडे जाईल कृपया हे काम पूर्ण करा मग मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट profit loss account हा दोन भागात बनवायचा आहे याच्या पहिल्या भागाला ट्रेडिंग अकाऊंट असे म्हणतात आपण नोंदी केल्या आहेत विक्री ओपनिंग स्टॉक खरेदी जे शिल्लक बाकी राहतं त्याला ग्रॉस प्रोफिट असे म्हणतात जे रुपये 65000 एवढे आहे क्लोजिंग स्टॉक नसल्यामुळे इथे त्याची नोंद नाहीये जर असता तर त्याचा उल्लेख इथेच झाला असता सर्व खर्चाची सुद्धा इथे यादी आहे ग्रॉस प्रोफिट रुपये 65000 एवढा आहे केलेल्या सर्व खर्चाची किंमत यातून वजा करा आणि तुम्हाला नेट प्रॉफिट मिळतो जो रुपये 30300 एवढा येतो आधी सांगितल्या प्रमाणे हे आकडे कुठल्याही कंपनीचे नसल्यामुळे त्यांना कुठलेही विशिष्ट स्वरूप नाही हे फक्त तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस profit loss कसा बनवायचा हे समजण्या पुरतीच आहे आता आपण ताळेबंद कडे वळू तुम्हाला माहीतच आहे की ताळेबंद च्या दोन बाजू असतात अँसेट आणि लायबिलिटी अँसेट च्या बाजूला आपण नोंदविले आहे वाहने मशीन कर्जदार आणि रोख भांडवल आणि व्यापारातील लेनदार प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये आलेला रुपये 30300चा निव्वळ नफा ताळेबंद मध्ये घेऊन जायचा आहे आपण अगोदरच बोललो आहोत की नफा हा मालकाचा निधी दर्शवितो ही रक्कम मालकांच्या मालकीची आहे म्हणून हिला भांडवलाच्या खाली दाखविल्या जाते आशा करतो की तुम्हाला हे स्पष्टपणे कळले असेल की सुरुवातीपासून साध प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि ताळेबंद कसे तयार करायचे पुढील सत्रांमध्ये आपण निरनिराळ्या प्रकारच्या कंपन्यांसाठी प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि ताळेबंद तयार करणार आहोत खराखुरा डेटा ह्या कंपन्यांच्या ताळेबंद मधून घेऊन मुळात तुमच्या करता हा प्रारंभ बिंदू होता हे समजण्यासाठी के ट्रायल बॅलन्स वरून साध प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि ताळेबंद कसे तयार करायचे आशा आहे की तुम्हाला हे स्पष्टपणे समजले असेल आता आपण इथे थांबुया नमस्कार आणि धन्यवाद